आता हे इक्विव्हॅलेंस प्रमेय असे प्रमेय आहे जिथे सामान्यत पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये त्यांचा सामना केला जात नाही परंतु ते संगणकीय समस्यांमधे खूप उपयुक्त आहेत तर इक्विव्हॅलेंस प्रमेय काय म्हणतात ते पाहू तर त्याचे बरेच सेट आहेत आपण चरण दर चरण जाऊया तर प्रथम आपण व्हॉल्यूम इक्विव्हॅलेंस प्रमेय काय म्हणतात ते पाहू स्लाईडच्या डाव्या भागापासून येथे सुरू करूया तर असे समजू की आमच्याकडे काही स्रोत आहेत आणि हे स्रोत एम आणि जे यांनी दिले आहेत खरोखर सोपे तर माझ्याकडे येथे काही M करंट स्त्रोत आहे आणि येथे काही J करंट स्त्रोत आहेत ते येथे नीट पसरत आहेत आणि हे निळे समीकरण येथे पहा आपण असे सांगू शकता की तेथे कोणतेही ऑब्जेक्ट नाही कारण कोणता भाग तुम्हाला सांगत आहे की तेथे ऑब्जेक्ट नाही मध्यम गुणधर्म कोठे जातील एप्सिलॉन आणि म्यू आणि येथे आणि याचे मूल्य काय आहे म्हणजे प्रत्यक्षात तेथे कोणतीही वस्तू नाही तर हे व्हॅक्यूम आहे बरोबर आहे तर हे सेट करीत आहे की हे करंट रिक्त जागेत रेडिएट सेट करत आहेत तर रिक्त जागा किंवा व्हॅक्यूममधील फील्ड ह्यात स्क्रिप्टच्या खाली 0 द्वारे दर्शविली जातात तर द्वारे दर्शविले जाते तर सबस्क्रिप्टमध्ये शून्य काहीही नाही असे सांगते हे फक्त एक करंट स्रोत आहे ठीक आहे ही समीकरणे आपल्याकडे आधीपासूनच समीकरणाचे कर्ल घेतात दुसरे समीकरण घेता यावे हे कसे सोडवायचे याची थोडीशी झलक आपल्याकडे आधीच आहे आपणास एक प्रकारचे वेव्ह समीकरण मिळेल परंतु फरक इतकाच असेल की लाट समीकरणास हे करंट सोर्सेस असेल आता आपण आयुष्य थोडे अधिक मनोरंजक बनवू कारण वास्तविक जीवनात ऑब्जेक्ट असतात तर आता असे म्हणूया की मी येथे अडथळा आणत आहे मी कोणत्या अडथळ्याचे किंवा कोणत्याही ऑब्जेक्टचे वर्णन करावे मध्यम गुणधर्मांद्वारे आणि हे स्पेसचे फंक्शन असेल उदाहरणार्थ येथे काहीही नाही आणि येथे ऑब्जेक्ट आहे बरोबर आहे तर त्या सर्व माहिती आणि कॅप्चर केल्या आहेत म्हणूनच स्पेसचे फंक्शन म्हणून दर्शविले जाते तर आता लिहिलेली ही समीकरणे एका माध्यमाच्या उपस्थितीत आहेत तर एपिसलन आणि म्यू व्यतिरिक्त इतर बदल काय झाले या दोन समीकरणांच्या संचामध्ये तुम्हाला आणखी काही बदल दिसला आहे का विद्यार्थी ई बदलला आहे ई बदलला आहे अर्थात एकदा मी त्या ऑब्जेक्टचा परिचय दिल्यानंतर ती ऑब्जेक्ट फील्ड्स विखुरली जाईल तर फील्ड यापुढे असणार नाहीत आणि आता फील्ड ई आणि एच होतील करंट बदलेल का करंट स्त्रोत तेच राहतील मी माझे ट्रान्समीटर अजूनही तिथेच उभे केले आहे तर एम आणि जे आधीसारखेच आहेत तर अशी ही परिस्थिती आहे लक्षात ठेवा यालाच इक्विव्हॅलेंस प्रमेय म्हणतात तर इक्विव्हॅलेंसचा अर्थ असा आहे की मी एका समस्येस दुसर्या प्रकारच्या समस्येमध्ये रूपांतरित करणार आहे ज्याचे निराकरण करणे सोपे होईल जे उद्दीष्ट्य आहे ठीक आहे तर आपण ते येथे कसे प्राप्त केले ते पाहू म्हणून आतापर्यंत हे स्पष्ट आहे की मी व्हॅक्यूमपासून सुरुवात केली होती मग मी अडथळा आणला आता मला एम आणि जे बाह्य स्रोतांबरोबर व्यवहार करू इच्छित नाही कारण ते निर्दिष्ट करणे फारच अवघड आहे तर मी करू शकणारी नैसर्गिक गोष्ट म्हणजे मी ही दोन समीकरणे घेऊ आणि वजा करू तर मग मी त्यांचे वजा केल्यास कोणते फायदे नाहीसे होतील विद्यार्थी एम आणि जे एम आणि जे निघून जातात बरोबर जर मी ही दोन समीकरणे वजा केल्यास काय होते मला हे मिळेल तर पहिल्या टर्मपासून सॉरी हे होईल कारण मी 1 वरून 2 वजा केले आणि वजा एम टर्म नाहीसा झाला मीही तेच करू शकतो एच च्या कर्लचा समावेश असलेल्या समीकरणाच्या दुसर्या सेटसाठी मी हेच करू शकतो म्हणून मी दुरुस्त करणार आहे खरोखर आतापर्यंतचे सोपे मॅनिप्युलेशन ठीक आहे या दोन समीकरणांचे सौंदर्य असे आहे की आपल्याकडे फक्त आपल्याकडे कोणतेही करंट स्रोत नाहीत आपल्याकडे फक्त फील्ड आणि भौतिक गुणधर्म आहेत ज्या मला माहित आहेत स्कॅटर्ड फील्ड म्हणून ओळखल्या जाणार्या या संकल्पनेचा परिचय करुन देण्याची ही चांगली वेळ आहे कारण तुम्ही सर्वांनी स्कॅटर्ड फील्ड हा शब्द ऐकला आहे तर स्कॅटर्ड फील्ड म्हणजे काय तर विद्युतीय क्षेत्रामधील फरक ऑब्जेक्टच्या उपस्थितीत आणि ऑब्जेक्टच्या अनुपस्थितीत बरोबर तर येथे ही संज्ञा स्कॅटर्ड इलेक्ट्रिक फील्ड म्हणून परिभाषित केली गेली आहे बरोबर तर हा शब्द जाणवतो कि स्कॅटर्ड फील्ड म्हणजे ऑब्जेक्टने विखुरलेले फील्ड मी आधीपासून असलेल्या इंसीडन्ट फील्डला समाविष्ट करू इच्छित नाही तर मी E नॉट ला वजा करतो ठीक आहे म्हणूनच हे स्कॅटर्ड इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याचप्रमाणे मी ऑब्जेक्ट आणि बिना ऑब्जेक्ट चुंबकीय क्षेत्रामधील फरक घेऊ शकतो आणि फरक ला Hs मी म्हणेल येथे s स्कॅटर्ड साठी आहे आपण त्याला स्कॅटर्ड म्हणतो विद्यार्थी सर समजा आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट्स आहेत वेळ पहा 0601 या समस्येमध्ये अनेक ऑब्जेक्ट्स असू शकतात परंतु त्याला फरक पडत नाही मला हे एप्सिलॉन आर मध्ये समाविष्ट केले पाहिजे कारण ते स्पेस एप्सिलॉन आरचे फंक्शन आहे ते कोणतेही गुंतागुंतीचे फंक्शन असू शकते त्याला फरक पडत नाही तर येथे माझ्यावर आणखी एक ऑब्जेक्ट असू शकेल काही हरकत नाही मला फक्त हे एप्सिलॉनच्या परिभाषेत समाविष्ट करावे लागेल बरोबर तर हे अगदी सामान्य आहे जरी स्त्रोतांची संख्या तेवढी असू शकते परंतु ते सर्व रद्द केल्याने फरक पडत नाही म्हणून आतापर्यंत आम्ही प्रत्यक्षात कोणतीही गोष्ट सोडविली नाही आम्ही फक्त सोर्सेस काढून टाकले आहे तर मग आपण हे आणखी काय करू शकतो तर त्याकडे एक नजर टाकू तर मी मागील स्लाइड वरुन समीकरण पुन्हा येथे लिहिले आहे तर इलेक्ट्रिक फील्ड इंसीडन्ट आणि एकूण यातील फरक म्हणजे स्कॅटर्ड फील्ड आहे मी आधीच हे म्हटले आहे आणि हे आधीपासून माझ्याकडे आहे ठीक आहे त्यास सोयीस्कर स्वरूपात आणण्यासाठी आपण यापासून थोडे अधिक बीजगणित करण्याचा प्रयत्न करूया तर मी असे लिहिले आहे बरोबर तर मी काय करू टर्म येथे आहे म्हणून मी काय लिहू शकतो मी या फॉर्ममध्ये बरोबर लिहू शकतो एकूण फील्ड H जे स्पष्ट नाही आम्ही असे म्हणू शकतो की एकूण फील्ड ची बेरीज आहे म्हणून ते म्हणतात कि हे असे खात्रीने लिहिले जाऊ शकते तर येथे ही संज्ञा म्हणून सोपी केली जाऊ शकते बरोबर आहे विद्यार्थी म्यू आणि एप्सिलॉन आर चे फंक्शन नाहीत ते आहेत मी फक्त तर मी येथे आळशी आहे अजूनही आर चे फंक्शन नक्कीच आहे सुद्धा एक कॉन्स्टन्ट आहे तर शॉर्टहँड नोटेशनमध्ये मी हे फक्त नवीन म्हणून लिहित आहे परंतु ते सर्व स्पेसचे फंक्शन आहेत म्यू किंवा एप्सिलॉनला विशेष वागणूक देण्याची गरज नाही ते सर्व स्पेसचे फंक्शन आहेत बरोबर आणि मी आता काय करू शकतो मी एच टर्म्स एकत्र करू शकतो बरोबर तर मला मिळू शकते ठीक आहे खूप चांगले मी दुसर्या समीकरणासाठी त्याच बीजगणनाची पुन्हा पुनरावृत्ती करू शकतो तर मी हे असे लिहितो ते तसेच सोडा आणि या बाबतीत बरोबर आहे पुन्हा मी टर्म्स E बरोबर एकत्र करू शकतो आणि मला मिळेल अ आता आपलं आयुष्य थोडं सुलभ बनवण्यासाठी इथे अजून एक टर्म परिभाषित करूया फक्त गणित सुलभ करण्यासाठी म्हणून येथे आपल्याला ही टर्म माहित आहे की ही एक मोठी टर्म आहे चला तर आपण काय करावे इक्विव्हॅलेंट करंट म्हणून समजू शकणारे असे काहीतरी लिहू आणि इक्विव्हॅलेंट करंट काय आहे फक्त ठीक आहे ही टर्म इथे मी M इक्विव्हॅलेंट ठेवत आहे ठीक आहे मी कोणतीही समस्या सोडविली नाही मी फक्त ही टर्म लिहित आहे त्याचप्रमाणे येथे j इक्विव्हॅलेंट टर्म असे लिहिले जाईल तर ही टर्म इथे आहे विद्यार्थीः आपण बघू ठीक आहे तर आता जेव्हा आपण हे समीकरण एकत्रित करू तर मग पहिले समीकरण काय असेल चला तर हे समीकरण येथे 1 म्हणूया तर समीकरण 1 होईल तर इथली पहिली टर्म वजा एम इक्विव्हॅलेंट वजा j ओमेगा म्यू नॉट Hs होईल दुसर्या टर्मचा अर्थ काय आहे जो माझ्याकडे येथे वजा j आणि माझ्याकडे वजा j ओमेगा एपिसिलॉन नॉट एस आहे तर मी हे समीकरण बघितले तर माझ्याकडे वजा कमी असल्याचे जाणवतेय तेथे एक्सट्रा वजा चिन्ह होते हे समजून घेऊया तर तिथेच हे एक अधिक चिन्ह होते तर तेथे वजाचे कोणतेही चिन्ह असू नये तर आम्ही हे अधिक येथे ठेवत आहोत हे वजा चिन्हाची चूक होती काही हरकत नाही आता जेव्हा आपण ही समीकरणे पाहता तेव्हा ते कशासारखे दिसतात विद्यार्थीः ते त्या बाबतीत मूळ मॅक्सवेलच्या समीकरणांसारखे दिसतात विद्यार्थीः जेव्हा उद्दीष्ट असेल किंवा तेथे कोणतेही ऑब्जेक्ट नसेल विद्यार्थी तेथे ऑब्जेक्ट नाही ऑब्जेक्ट नाही बरोबर तर हे आहे परंतु आम्हाला किंमत म्हणून काय द्यावे लागेल विद्यार्थीः आपल्याला आता काही नवीन इक्विव्हॅलेंट करंटचा परिचय द्यावा लागेल बरोबर परंतु येथे किंमत आहे तर हे व्हॉल्यूम इक्विव्हॅलेंस तत्त्व काय आहे जे आता आपल्याजवळ असे आहे जे विधान आहे आम्ही काय केले आम्ही येथे ऑब्जेक्ट ने सुरुवात केली आणि आम्ही समीकरणाच्या या संचासह प्रारंभ केला काही बीजगणित परिणामस्वरूप मी ही समीकरणे सेट कमी केली आहेत जी मोकळ्या जागेवर पसरणार्या स्त्रोतांविषयी रिक्त स्थान आहे तेथे रिक्त स्थान आहे तर मी काय केले मी समस्त इक्विव्हॅलेंट व्हॉल्यूम स्त्रोतांच्या सेटने हा संपूर्ण अडथळा बदलला तर एम आणि जे हे स्रोत आहेत ठीक आहे म्हणूनच आपण या कोर्समध्ये नंतर पाहू व्हॅक्यूममधील या प्रकारची समीकरणे सोडवणे सोपे आहे तर अशा प्रकारचे समीकरण जेथे एप्सिलॉन हे स्पेसचे फंक्शन आहे तर मी प्रत्यक्षात समस्या सोडविली नाही मी त्याचे फक्त सहज रुपांतर केले आहे ज्यामुळे त्याकडे पहाणे सोपे आहे तर मला पुन्हा एकदा म्हणायचे आहे की माझ्याकडे असलेल्या इक्विव्हॅलेंट करंटची व्याख्या पहा इक्विव्हॅलेंट करंटच्या परिभाषेत असे काहीतरी आहे जे मला माहित नाही मला माहित आहे जे ओमेगा म्यु वजा म्यु नॉट मला माहित आहे परंतु HI मला माहित नाही मला एकूण फील्ड माहित नाही त्याचप्रकारे मला माहित आहे j इक्विव्हॅलेंट करिता ओमेगा एपिसिलॉन पण हे एक विद्युत क्षेत्र मला माहित नाही तर मी हे केले आहे की मी प्रत्यक्षात येणारी समस्या सोडविली नाही आहे मी नुकतीच ही समस्या एम इक्विव्हॅलेंट आणि J इक्विव्हॅलेंट मध्ये हस्तांतरित केली आहे ठीक आहे तर या कोर्समध्ये जाताना त्याचे कारण स्पष्ट होईल परंतु करंट स्त्रोत चुंबकीय आणि इलेक्ट्रिक करून ऑब्जेक्टची जागा घेण्याचा हा एक लोकप्रिय मार्ग आहे लक्षात ठेवा ही एक इक्विव्हॅलेंट समस्या आहे जी भौतिकरित्या अस्तित्वात नाही जागेत भौतिकदृष्ट्या विद्यमान स्त्रोत नाहीत मी गणिताने त्यांचा विचार करीत आहे कारण हा एकच उपाय आहे तोच आहे जिथे मी हे समीकरण वापरतो ते सर्व मी वजाबाकी आणि त्यासारख्या गोष्टी करतो तर हे व्हॉल्यूम इक्विव्हॅलेंस प्रमेय आहे बरोबर आहे तर हे व्हॉल्यूम इक्विव्हॅलेंस प्रमेय होते दुसर्या इक्विव्हॅलेंस प्रमेयला पृष्ठभाग इक्विव्हॅलेंस सिद्धांत म्हणतात तर पृष्ठभाग इक्विव्हॅलेंस तत्त्व जसे की हे शब्द सुचविते मला आता दोन ऑब्जेक्ट्समधील इंटरफेसबद्दल विचार करणे आवश्यक आहे ठीक आहे तर इथे साधारणतः एक सम नॉर्मल आहे असे सांगूया आणि विद्यार्थीः असे म्हणा की H 2 वजा H 1 पॉसिटीव्ह आहे होय पुन्हा येथे वजा चिन्हात चूक आहे हे अधिक असावे ठीक आहे चला तर मग आपण वास्तविक भौतिक समस्येपासून सुरुवात करूया यापूर्वी जसे भौतिक समस्येसह सुरुवात केली आणि नंतर इक्विव्हॅलेंट समस्येमध्ये रूपांतरित केले होते तर येथे भौतिक समस्या काय आहे तर येथे माझ्याकडे J आणि M काही करंट स्त्रोत आहेत आणि काही खंडांमध्ये ते पसरत आहेत ठीक आहे तर आपण काल्पनिक पृष्ठभाग घेऊ पृष्ठभाग प्रत्यक्षात अस्तित्वात नाही मी गणिताने फक्त एक बॉक्स काढला आहे आणि समजा हे एकंदर माझे डोमेन आहे ज्यात मला स्वारस्य आहे ठीक आहे तर आपण याला प्रदेश 1 म्हणू तर आपण याला म्हणू आपण याला म्हणू ठीक आहे तर मग आपण एक छोटासा खेळ खेळूया आणि येथे एक निरीक्षक ठेवू आणि इथे आणखी एक निरीक्षक आहे ठीक आहे आता या निरीक्षकाचे गुणधर्म काय आहेत हा एक विचित्र खेळ आहे हा निरीक्षक 2 खंड 2 मध्ये कुठेही फिरू शकतो परंतु खंड 1 मध्ये जाऊ शकत नाही आणि येथे निरीक्षक 1 उलटपक्षी खंड 1 मध्ये चालू शकतो परंतु खंड 2 मध्ये जाऊ शकत नाही तर आपण याला वास्तविक समस्या म्हणू बरोबर आता मी तुम्हाला येथे दाखविलेला हा ठिपकलेला पृष्ठभाग एक काल्पनिक पृष्ठभाग आहे प्रत्यक्षात अस्तित्त्वात नाही मी आत्ताच तो काढला आहे बरोबर आहे तर सीमेच्या बाजूने असलेल्या फिल्डकडून आपल्यास काय अपेक्षा आहे हे असेच होईल कारण मी हवेत फक्त एक रेषा काढली आहे आणि या काल्पनिक पृष्ठभागावर फील्ड्स सतत चालू राहतील तर जेव्हा मी पाहतो की मी निरीक्षक 2 निरीक्षक 2 ला विचारले की यापैकी कोणत्या प्रमाणात प्रवेश आहे विद्यार्थी ई 2 बरोबर निरीक्षक ओलांडू शकत नाही बरोबर आहे तर मी विचारले तर तुमच्यासाठी काय आहे निरीक्षण करा तो माझ्यासाठी समान असेल असे म्हणेल की अहो निरीक्षक 1 मला सांगा की तुमच्या बाजूचे चे मूल्य काय आहे ते येथे लिहा तर तो हे लिहून देईल की हे इतर निरीक्षकाकडून आले आहे आणि तेथे काही चुंबकीय प्रवाह काय आहे हे सांगण्यासाठी आवश्यक असलेल्या काही न्यूट्रल रेफ्रीन्ना सांगावे लागेल कारण तेथे चुंबकीय प्रवाह चालू आहे एक शुद्ध पृष्ठभाग करंट आहे तो एकतर येथे नाही किंवा अगदी सीमेवर नाही बरोबर आहे तर त्यांना सांगितले जाते की तेथे काल्पनिक परिस्थितीत चुंबकीय प्रवाह असेल का ते योग्य नाही कारण ते पातळ हवेमध्ये आहे मी हवेतच रांग लावली आणि म्हणालो की येथे करंट काय आहे येथे कोणताही करंट नाही मुक्त जागा आहे तेथे करंट हँग आउट करत नाही ते कसे योग्य आहे मी हवेत एक रेषा काढली तर हे अधिक 0 असे लिहिले जाईल म्हणून निरीक्षक 2 ला यात प्रवेश आहे आणि निरीक्षक 1 ला यात प्रवेश आहे आणि ते म्हणतात बरोबर आहे ते ची तुलना करतात आपण उत्तराची काय अपेक्षा करता त्याप्रमाणे त्यांची सीमा अट मान्य होईल जरी मी काल्पनिक पृष्ठभागाची सीमा अट तयार केली असली तरीही ती वैध असावी तर त्यांना मान्य होईल काही अडचण नाही आता आणखी एक लहान खेळ खेळू तर खेळ म्हणजे निरिक्षक 2 ला मूर्ख बनवणे म्हणजे ज्या प्रकारे निरीक्षक 2 ला माहित नाही तर आपण तेच परिस्थिती येथे घेऊ निरीक्षक 2 येथेच राहिल हा खंड 1 मध्ये जाऊ शकत नाही हे आहे आणि हे आहे मी काय करतो तर येथे फील्ड ई एच आणि ई एच 22 11 कुठे येथे मी काय करतो ते फील्ड्स 0 च्या समान सेट करतो हे लक्षात ठेवा की ही इक्विव्हॅलेंट समस्या भौतिक समस्या नाही भौतिक समस्या येथे होती ही गणिताची समस्या आहे चला तर या खेळाबरोबर खेळूया करंट स्त्रोत येथे आहेत प्रत्यक्षात आपल्याला करंट स्रोतांबद्दल चिंता करण्याची गरज नाही मी येथे फील्ड्स 00 च्या जवळ सेट करीत आहे हेच निरीक्षक 1 नोंदवणार आहे निरीक्षक 1 थोडासा त्रास देणार आहे निरीक्षक 1 फील्डच्या आत 0 असल्याचे सांगत आहे म्हणून निरीक्षक 2 तोपर्यंत माझ्या क्षेत्राचे मूल्य सांगतात तोच प्रश्न तो विचारतो ला ऍक्सेस आहे आता तो निरीक्षक 1 ला विचारत आहे अहो आत असलेल्या फिल्डमध्ये काय आहे निरीक्षक 1 एक शरारती असल्याचे दर्शविते अरे फिल्डमध्ये 0 असते तर फिल्डच्या आत 0 असते परिस्थिती वाचवण्यासाठी कोठेही आहे आणि तरीही ते भौतिकशास्त्रात सत्य आहे निरीक्षक 1 त्याने निश्चित केले आहे की मी शून्य फील्डचा अहवाल देणार आहे अशा परिस्थितीत निराकरण करण्याचा कोणताही मार्ग आहे का असे निरीक्षक 2 ला माहित नाही की काहीतरी वेगळे घडले आहे विद्यार्थीः पृष्ठभाग जे देतात अगदी तसं जर मी इथल्या सीमा अटी पाहतो तर हे दोन निरीक्षक 1 आणि निरीक्षक 2 ने काय निश्चित केले आहेत मग उरलेले अंतर कुठे आहे हे येथे या टर्ममध्ये आहे जर मी गणिताचा प्रवाह चालू केला तर तो बरोबर आहे तर मी ओळख करून दिली तर तर हे होईल तर या प्रकरणात 0 असे होते लिहा हा होता मी एक नवीन सादर केला होता आणि मी त्या चे मूल्य म्हणून काय सेट करावे विद्यार्थीः उणे एच अधिक ठीक आहे म्हणून सेटला त्याचे व्हॅल्यू बरोबर पाठिंबा देते म्हणून निरीक्षक 1 ने फिल्ड्स 0 च्या बरोबरीने सेट केले हे ठीक आहे मी गणिताची ओळख करुन परिस्थिती सेव्ह करत आहे हे लक्षात ठेवा की हा येथे गणिताचा करंट आहे जे या बरोबर आहे तर आता या काल्पनिक पृष्ठभागावर करंट Ms समान सीमा आहे जी मला आताच्या जेएसची ओळख करून द्यावी लागणारी अन्य सीमा अटी सेव्ह करण्यासाठी आहे म्हणून जर मी हे केले असेल तर निरीक्षकांना कोणताही फरक जाणवेल निरीक्षक 2 ला कोणताही फरक कळणार नाही निरीक्षक 2 या खंड 2 च्या आत सर्वत्र फिरतात आणि त्या सीमारेषेवरून ते सत्यापित करते की हे पूर्वीचे काय आहे उत्तर होय असेल कारण मी हे काल्पनिक प्रवाह येथे ठेवले आहे तर सीमारेषा अट पूर्ण झाली आहे कारण त्यांचे पूर्वीचे जे होते तिथे आहे तर या व्हॉल्यूममधील फील्ड आणि हे व्हॉल्यूम विशिष्ट प्रमेयद्वारे समान आहेत कारण ई टॅन निर्दिष्ट केले गेले आहे आणि दोन्ही बाबतीत समान आहे दोन्ही प्रकरणांमध्ये फील्ड समान असेल तर निरीक्षक 2 ला काय झाले हे माहित नव्हते परंतु मी काय केले आहे हे एकंदरीत चित्र मिळाल्यास काय आहे ते पहा मी एक खंड पंच केला आहे आणि त्यास 0 फील्ड आणि त्याऐवजी इक्विव्हॅलेंट पृष्ठभागाचा करंट संच सेट केला आहे तर ऑब्जेक्ट बदलले आहे तर हे पुन्हा उपयुक्त ठरेल उदाहरणार्थ मला माझ्या संगणनाचे क्षेत्र कमी करायचे असेल तर मला सर्वत्र मध्ये फील्ड्सची गणना करायची इच्छा नाही जर मला दिलेली छोटी किंमत मी काढू शकलो तर त्यावरील पृष्ठभाग फील्ड पे करावा लागेल तर ते नवीन अज्ञात होतील परंतु जे केले आहे ते येथे काही प्रमाणात पंक्चर झाले आहे इक्विव्हॅलेंस तत्त्वांमागील तर्कांची क्रमवारी असेच हे होते आम्ही पाहिले की व्हॉल्यूम इक्विव्हॅलेंस ऑब्जेक्टला व्हॉल्यूम करंट J आणि Ms ने बदलले आहे जे इक्विव्हॅलेंट एम इक्विव्हॅलेंट आणि पृष्ठभागाच्या इक्विव्हॅलेंट तत्त्वानुसार मी ऑब्जेक्टला टेंजेन्शिअल पृष्ठभागाचे प्रवाह बदलले ठीक आहे तर आता हे थोडेसे अमूर्त वाटेल की आपण हे का करीत आहोत परंतु जेव्हा आपण संगणकीय इलेक्ट्रोमॅग्नेटिकमध्ये पहिली पद्धत वापरण्यास सुरूवात केली आहे जी इंटिग्रल समीकरण पद्धत आहे हे केल्याने हे फार उपयुक्त ठरेल तर येथे एक उदाहरण ऑब्जेक्टचे दिले जाऊ शकते याला कदाचित काही क्लिष्ट एपिसलन आर असू शकते आणि हे व्हॉल्यूम वगळता सेट करुन असे काहीतरी करून मला त्यास सामोरे जाण्याची गरज नाही परंतु विद्यार्थी तसेच आपण जे एन एच काढले मी येथे ई व एच फील्ड काढून टाकला आहे परंतु मला या प्रवाहांची चिंता करण्याची गरज नाही कारण शेवटी या प्रवाहांची भूमिका ई आणि एच फील्ड तयार करणे आहे विद्यार्थी होय तो आहे हो बरोबर तर या प्रकारामुळे आपण वापरत असलेल्या दोन मुख्य इक्विव्हॅलेंस तत्त्वांचा शेवट होतो तसे मी तुम्हाला सांगितले आहे की पृष्ठभागाच्या समतेचे इक्विव्हॅलेंस तत्त्व लव्हस इक्विव्हॅलेंस प्रमेय नावाने जाते यातील इतर संभाव्य भिन्नता आपण कल्पना करू शकता की मी हा खेळ करीत असल्याने मला एन क्रॉस ई 2 ठेवणे आवश्यक आहे तर मी जे काही केले ते मी सर्व फिल्ड 0 ठेवले आणि सर्व काही करंटच्या अवस्थेत गढून गेले परंतु इतर काही योगदानाबद्दल मी समजू शकतो की इतर काही इक्विव्हॅलेंस सिद्धांत बरोबर असतील आणि साहित्यात बरेच आहेत म्हणून मी हॅन्ड्स आऊटमध्ये देत असताना आपण या इतर घटनांकडे पाहू शकाल मुख्य उद्देश काय आहे मी पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे आम्हाला गणितातील वेदना कमी करायच्या आहेत तर आपण ही इक्विव्हॅलेंस तत्त्वे तयार करू जेणेकरून अडचणीचे निराकरण करणे सोपे होईल ठीक आहे तर ही पृष्ठभाग इक्विव्हॅलेंस तत्त्वाच्या मागे असलेली कल्पना आहे तर या मॉड्यूलचा सारांशित करण्यासाठी आम्ही मॅक्सवेलची समीकरणे आणि सीमा अटींसह सुरुवात केली पॉवरकडे पाहिले आणि ह्या दोन विद्युत चुंबकीय मधील ऍडव्हान्स संकल्पना होत्या ओके तर आपण पाहू शकता तर अध्याय 1 आणि 7 तर बालानिसचा अध्याय 1 विषय 1 2 आणि 3 बद्दल बोलतात आणि बालानिसचा अध्याय 7 आपल्याला इक्विव्हॅलेंस प्रमेय आणि विशिष्ट प्रमेयांबद्दल सांगेल हे खूप छान वाचनीय पुस्तक आहे कृपया त्यातून वाचा